नमस्कार आपण आता आपल्या अभ्यासक्रमाच्या नवव्या आठवड्यात प्रवेश करत आहोत आत्तापर्यंत आपण DC सोर्सला अनुसरून वेगवेळ्या सर्किट लॉ ची चर्चा केली या दोन आठवड्यात म्हणजेच ह्या 9 व्या आणि या 10 व्या आठवड्यात आपण उपलब्ध AC सोर्स बरोबर जास्तीत जास्त सर्किट ऍनॅलिसिस कडे जाऊया आपण म्हणू शकतो DC सोर्साच्या बाबतीत आत्तापर्यंत आपण जी काही चर्चा केली त्याच्या मदतीने AC सर्किट ऍनॅलिसिसच्या चर्चेला सुरुवात करूया सायनुसायडल स्टेडी स्टेट वापरूया स्टेट ऍनॅलिसिस कांसेप्ट आपल्याला माहिती आहे फेजर कांसेप्ट यावर आपण पहिल्या भागात चर्चा केली आपण फेजर कांसेप्टचा वापर करुया आणि जेथे आपल्याकडे AC सोर्स आहे त्या प्रकरणात सर्किट ऍनॅलिसिस आपल्याला हे माहिती आहे या आधीची चर्चा ही प्रायमरी लॉ जसे ओहम लॉ क्रिचॉफ्फ लॉ यावर आधारित होती ती DC सारखीच AC सर्किटसाठी सुद्धा अवलंबू शकतो आपण विशेषतः DC द्वारे AC चे कसे ऍनॅलिसिस करायचेय ते मागच्या लेक्चरमध्ये बघितलेय या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जे तंत्र वापरले सारखेच तंत्र AC सर्किट ऍनॅलिसिसमध्ये वापरणार आहोत आपण जे वेगवेगळे थेरम DC सर्किट प्रकरणात वापरले ते AC सर्किटमध्ये सुद्धा कसे वापरता येतील हे विविध उदाहरणांची मदत घेऊन समजून घेऊ आता AC सर्किट ऍनॅलिसिसच्या स्टेप्स कोणत्या प्रथम आपण सर्किट हे फ्रीक्वेसी डोमेन किंवा फेजर मध्ये रुपांतर करूया याचाच अर्थ जर सर्किट टाईम कार्यक्षेत्रामध्ये दिलेले असेल तर ते प्रथम फेजर किंवा फ्रिक्वेंसी डोमेन मध्ये रूपांतर करावे नंतर आपण वेगवेगळे सर्किट लॉ जे याआधी DC सर्किट बाबत चर्चा केले ते वापरून उदाहरणे सोडवूया आणि नंतर निकालात मिळालेला फेजर हा टाईम डोमेनमध्ये पुन्हा रूपांतर करूया आता फर्स्ट स्टेप आवश्यक नाही जर उदाहरण हे आधीच फ्रीक्वेसी डोमेनमध्ये दिलेले असेल याचा अर्थ जर तुम्हाला आधीच उदाहरण फेजर किंवा फ्रीक्वेसी डोमेन दिलेले असेल तर फर्स्ट स्टेप वापरण्याची गरज नाही आपण सरळ सेकंड स्टेप पासून सुरुवात करुया सेकंड स्टेप ही आपण जे DC सर्किट प्रकरणात केले तसे सारखेच सादर करायचे आहे येथे फरक एवढाच आहे की खऱ्यासंख्ये ऐवजी जसे आपण DC सर्किटमध्ये वापरले तसे AC सर्किट ऍनॅलिसिससाठी कॉप्लेक्स संख्या वापरणार आहोत आता कॉप्लेक्स संख्या आपण सहज हाताळू शकतो कारण त्या कशा वापरायच्या हे आपण आधी चर्चा केली आहे जेव्हा आपण AC सर्किट ऍनॅलिसिसचे फेजर आणि इतर बेसिक लॉ यांची चर्चा केली होती प्रथम AC सर्किट प्रकरणात नोडल आणि मेषचे ऍनॅलिसिस समजून घेण्याचा प्रयत्न करूया ऍनॅलिसिसचे मूळ हे क्रिचॉफ्फ करंटचा लॉ आणि मेषचे ऍनॅलिसिसचे मूळ याला लूप ऍनॅलिसिस असे म्हणतात हे क्रिचॉफ्फ व्होल्टेज प्रेषर लॉ यावर स्थित आहे आता ज्याप्रमाणे KCL आणि KVL दोघेही कॉप्लेक्स संख्येसाठी स्वीकारण्याजोगे आहेत लोड आणि मेषचे ऍनॅलिसिस हे AC सर्किट प्रकरणात सुद्धा वापरता येते आता काही थोडी उदाहरणे बघूया त्यामुळे आपल्याला KCL आणि KVL कसे वापरता येईल हे समजेल जेव्हा आपल्याला AC सर्किट प्रकरणात विविध सर्किट पॅरामीटर शोधण्यास सांगितले असेल एक उदाहरण बघुया या प्रकरणात तुम्ही पाहू शकता आपल्याकडे एक सायनुसाईडल इलेक्ट्रिक प्रेषर सोर्स आहे किंवा दिलेला आहे 20cos 4t आणि आपल्याकडे1H इंडक्टर आहे आधारित करंट सोर्स आहे आणि 0 1Fकॅपॅसिटर 0 5H इंडक्टर पहिले जे काम आपल्याला करायचे आहे ते हे काही सर्किट फ्रीक्वेसी डोमेनमध्ये करायचे आहे 20cos 4t ⇒20∠0°ω4rads याचा अर्थ आपण सोर्स फेजर मध्ये रूपांतर करूया आणि जे घटक आपल्याला सर्किटमध्ये दिसतात ते आपण फ्रीक्वेसी डोमेनमध्ये रूपांतर करूया तर आता हा व्होल्टेज सोर्स पाहूया 20cos 4t ⇒20∠0°ω4rads तर हा ⍵ आपल्याला वेगवेगळे सर्किट घटक फ्रीक्वेसी डोमेनमध्ये रूपांतर करण्यास मदत करेल 1H इंडक्टर जो आपण आकृतीत पाहिला तो फ्रीक्वेसी डोमेनमध्ये रूपांतरित केला आहे याचाच अर्थ इंडक्टर हा 1H ⇒ jωL j4 रूपांतरित झाला 5 हेनरी इंडक्टर या प्रकरणात आपल्याला 0 5H ⇒ jωL j2 मिळेल या कॅपॅसिटरसाठी हे 0

तुमचा व्होल्टेज सोर्स 20∠0° असेल तर रेझिस्टन्स च्या व्हॅल्यूमध्ये काही बदल होणार नाही नंतर आपण इंडक्टर आणि कॅपॅसिटर यांची व्हॅल्यू फ्रीक्वेसी डोमेनमध्ये ठेवू आता आपण KCL लावू जर आपण KCL नोड 1 ला लावला तर करंटची दिशा या बाजूला जी नोडच्या आत जाते आणि दुसरे 2 करंट नोडच्या बाहेरून जातात तर आपण असे लिहूया 20 V110V1 j2 5V1 V2j4 किंवा V11j1 5V220 आता आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की IxV1 j2 5 हे वरील ईक्वेशन पुनर्स्थित केल्यावर मिळेल V2j22V1 j2 5V1 V2j4 हे सोडवण्यावर आपल्याला मिळेल 11V115V20 हे 2 नोडल ईक्वेशन आपण मॅट्रिक्स रुपात असे मांडू शकता 20 01j1 5 j2 5 11 15V1 V2 तर आता तुम्ही ही दोन ईक्वेशन मॅट्रिक्स रुपात संकलित केली आपण ही मॅट्रिक्स रुपात संकलित करीत आहोत कारण मॅट्रिक्स रुपात हे ईक्वेशन सोडवणे सोपे जाते सर्वात प्रथम आपण या मॅट्रिकची घेऊया तर 1j1 5 j 2 5 11 15 15 j5 120 j2 5 0 15 30021j1 5 20 11 0 220 आता V1 ची व्हॅल्यू V1130015 j518 43°V त्याच प्रमाणे V2 या प्रकरणात तुम्ही शोधू शकता V22 22015 j513 3°V आता प्रवाह Ix ची व्हॅल्यू IxV1 j2 518 59 sin sin 4t108 4° A या पद्धतीनुसार तुम्ही Ixची व्हॅल्यू सहज शोधू शकता जी प्रश्नामध्ये विचारली आहे आता दुसरे एक उदाहरण घेऊया आपल्याला V1 आणि V2 यांची या सर्किट मधली व्हॅल्यू शोधण्यास सांगितले सांगितले आहे आपण पुन्हा नोड ऍनॅलिसिस करूया आता जर तुम्ही ही आकृती बघितली व्होल्टेज प्रेषर किंवा नोड V1 आणि V2 हे एका व्होल्टेज प्रेषर सोर्स ने जोडलेले आहेत तर आपण एक सुपर नोड तयार करूया ज्यात V1 आणि V2 यांचा समावेश असेल कारण V1 आणि V2 हे सारख्याच व्होल्टेज प्रेषर सोर्सला जोडलेले आहेत आपण एक सुपरनोड निर्माण करूया ज्यामध्ये V1 आणि V2 असेल आणि या सुपरमेश नोडसाठी KCL चा अवलंब करूया जर तुम्ही या सुपरनोडसाठी KCL वापरला तर तुम्हाला काय मिळेल तुम्हाला करंट आतल्या बाजूला गेल्यामुळे एंपियर आणि इतर 3 करंट बाहेर जाताना मिळतील तर आपण लिहू शकतो 3V1 j3V2j3 V1I2 आपण हे सोडवून घेऊ आणि सोडल्यावर आपल्याला हे ईक्वेशन मिळेल जसे 36 j4V1 V2 आता आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की व्होल्टेज सोर्स हा नोड 1 आणि 2 यांच्यामध्ये जोडलेला आहे V1V210∠45° शेवटच्या दोन ईक्वेशनचा वापर करून 36 40∠135°1j2V2V231

48°V नोड ऍनॅलिसिस वापरून तुम्ही V1 आणि V2 यांची व्हॅल्यू सहज शोधू शकता पुढे आपण पाहूया कशाप्रकारे मेष ऍनॅलिसिस संकल्पना वापरू शकतो या आधीच्या दोन उदाहरणांमध्ये आपण नोड ऍनॅलिसिसचा वापर केला या उदाहरणात आपण मिक्स्ड ऍनॅलिसिस कसे वापरायचे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आता या आकृतीत आपण 3 लूप पाहू शकता आपण करंटची किंमत I1 देऊया या लूपसाठी I2 आणि I3 वरील लूपसाठी आता आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला KVL वापरायचा आहे

तर ∆28j8 j50 j2 j30 340 j240416 22° आपण करंट I2 ची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करूया

22°A तर या ईक्वेशनमध्ये आपल्याला करंट I0 ची व्हॅल्यू शोधायची आहे परंतु I0 I2 I0 I218

78°A तर पुढे मेष ऍनॅलिसिस वापरून या सर्किटमध्ये आपण V0ची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करूया आपल्याकडे 1 करंट सोर्स 2 मेषच्या मधून येत आहे म्हणजेच 2 लूप मधून आपण सुपरमेश बनवू शकतो कारण जर तुमच्याकडे 2 मेष मध्ये करंट सोर्स असेल आपण सुपरमेश निर्माण करू शकतो आणि सोडवू शकतो मेष 3 आणि 4 आता त्यांच्यामधील करंट सोर्सामुळे अप्पर मेष निर्माण करतील आपण नंतर प्रथम मेष 1 साठी KVL वापरूया जेव्हा तुम्ही मेष 1 साठी KVL वापरणार तर ते बनेल 108 j2I1 j2I2 8I30 मेष 2 साठी I2 3 सुपरमेशकरिता 8 j4I3 8I16j5I4 j5I20 मेष 3 आणि 4 यामधील करंट सोर्सामुळे नोड A साठी I4I34 आता आपल्याकडे 4 ईक्वेशन आहेत I2 आणि I4 यांच्या व्हॅल्यूचा वापर करून आपण या दोन व्हॅल्यू या दोन ईक्वेशनमध्ये ठेवू आणि सोडवू या जर आपण सोडवले तर आपल्याला फक्त 2 ईक्वेशन मिळतात जसे 8 j2I1 8I310j6 8I114jI3 24 j35 तर आपल्याकडील हे 2 ईक्वेशन जी आपण मॅट्रिक्स रूपात संकलित करूया जसे 10j6 24 j358 j2 8 8 14jI1 I2 आपल्याला डीटरमीनंट असा मिळेल ∆8 j2 8 8 14j 50 j20 ∆110j6 8 24 j35 14j 58 j186 म्हणून I1∆1∆ 58 j18650 j203

5°A व्होल्टेज प्रेषर V0 याप्रमाणे V0 j2 9

32°V हे तंत्र वापरून DC सर्किट ऍनॅलिसिस प्रकरणात आपण चर्चा केली तसेच आपण AC सर्किट ऍनॅलिसिस प्रकरणात वापर आणि सर्किट सोडवले आहे तर अशाप्रकारे या आठवड्यात आजचा भाग संपवुया धन्यवाद